मागील लेक्चर मध्ये आपण पाहिले की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण डेटा टाइप टेम्पलेट म्हणजेच क्लासच्या माध्यमातून डिफाइन करतो जे इंटरनल डेटा इम्पलेमेंटेशन डिफाइन करते आणि आपण डेटा टाइप मॅनिप्युलेट करण्यासाठी फंक्शन वापरतो आणि नंतर आपण या डेटा टाईपचे इंस्टनसेस ऑब्जेक्ट म्हणून बनवतो आपण हिप चे स्केलेटन इम्पलेमेंटेशन पाहिले याचे इन इट हे विशिष्ट फंक्शन आहे जे हीप बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर आपल्याकडे इन्सर्ट आणि डिलीट हे फंक्शन आहेत आता एक गोष्ट जी आपण एक्सप्लेन केली नाही ती म्हणजे हे सेल्फ अर्ग्युमेण्ट आहे जे याच्या माध्यमातून रन होते हे आपल्याकडे पायथन मध्ये असलेले कन्व्हेन्शन आहे ते म्हणजे क्लास मध्ये डिफाइन केलेल्या प्रत्येक फंक्शनला पहिला पॅरामिटर म्हणजे त्याचे नाव असते आता याला सेल्फ म्हणायची गरज नाही परंतु नेहमी सेल्फ म्हणणे कमी गोंधळात टाकणारे आहे आपण असे समजू यात की हा पॅरामिटर तिथे नेहमीच आहे आणि याला सेल्फ म्हटले आहे आता सेल्फ काय आहे तर सेल्फ हे नाव आहे आपण सध्या क्लास मधील ज्या ऑब्जेक्टला पाहत आहोत ते रेफर करण्यासाठी वापरले जाते उदाहरणार्थ जर आपण या हीप h सोबत डीलिंग करत असू तेव्हा जर आपण h इन्सर्ट h insert असे म्हटले तर ते व्हॅल्यू 17 वापरून इन्सर्ट होते म्हणून 17 ही x ची व्हॅल्यू इन्सर्ट होण्यासाठी पास होते आणि h वर 17 ही व्हॅल्यू एड होते आणि हे सेल्फ साठीचे नाव आहे म्हणून दुसऱ्या शब्दात सेल्फ हे फंक्शनला सांगते की कोणते ऑब्जेक्ट त्यावर ऑपरेट होणार आहेत हे स्वतःचे नाव आहे कारण तुम्ही फंक्शनला सांगत आहात ऑब्जेक्ट हीप h स्वतःमध्ये इन्सर्ट 17 करत आहे त्या अर्थाने माझ्या व्हॅल्यूज सेल्फ ने दर्शवल्या जातील आणि हिप च्या आत कदाचित ते इतर हिप साठी रेफर केले जाईल आपण हे थोडे नंतर पाहणार आहोत की आपण एक व्हॅल्यू घेऊ शकतो आणि दुसरी व्हॅल्यू म्हणून रेफर करू शकतो तिथे माझ्या व्हॅल्यू असणार आहेत आणि तिथे इतर व्हॅल्यूज देखील असणार आहेत तेव्हा नेहमी माझ्या व्हॅल्यूज स्पष्टपणे सेल्फ म्हटल्या जातील कारण या अशा व्हॅल्यूज आहे ज्या विशेषतः फंक्शनने मॅनिप्युलेट केल्या जातील हे अधिक स्पष्ट करून घेण्यासाठी सर्व नोटेशन आणि आपल्यासाठी योग्य असलेल्या टरमिनोलॉजी मिळविण्यासाठी आपण हे हीप पेक्षा सोपे उदाहरण पाहूया आपल्या पहिल्या उदाहरणांमध्ये फक्त पॉईंट X Y दर्शवला आहे तर आपण सामान्य कॉर्डीनेट सिस्टीम बद्दल विचार करूया जिथे आपल्याकडे X एक्सिस आणि Y एक्सिस आहे म्हणून दिलेला पॉईंट हा a b सारखे काही कॉर्डीनेट आहेत या पॉईंटचा X कॉर्डीनेट a आहे आणि Y कॉर्डीनेट b आहे ही नक्कीच तुम्ही गणितामध्ये पाहिलेली परिचित संकल्पना आहे तेव्हा आपल्याला X कॉर्डीनेट आणि Y कॉर्डीनेट या दोन ऑब्जेक्ट च्या क्वांटिटीशी संबंधित करायचे आहे आणि हे तुमच्याकडे असलेल्या पॉईंटच्या a व b व्हॅल्यूज पास करून इन इट फंक्शन च्या द्वारे सेट अप केले आहे आणि आता आपल्याकडे या पॉईंट मध्ये X व Y असे दोन एट्रिब्यूट आहेत म्हणजेच प्रत्येक पॉईंट असा दिसेल याला X व्हॅल्यू आहे व Y व्हॅल्यू आहे आणि ही X व्हॅल्यू काहीतरी आहे व Y व्हॅल्यू काहीतरी आहे आणि जर आपण या X व Y च्या व्हॅल्यू बदलल्या तर हा पॉईंट एका जागेवरून दुसर्या जागेवर जाईल आता X व Y हे या पॉईंटशी संबंधित आहेत दुसऱ्या कशाशी ही नाही हे निर्दिष्ट करण्यासाठी आपण ते सेल्फ असे प्रिफिक्स करू म्हणून सेल्फ X हे या पॉईंट मध्ये X च्या व्हॅल्यू चे संदर्भ देते सेल्फ Y हे Y च्या व्हॅल्यू चे संदर्भ देते जर तुमच्याकडे सामान्य पॉईंट P असेल तर आपल्याकडे P Y p dot x p dot y हे X व Y च्या व्हॅल्यूज संबंधित असेल X व Y हे नावे पॉईंट P शी संबंधित असतील क्लास डेफिनेशन मध्ये सेल्फ म्हणजेच एट्रिब्यूट च्या व्हॅल्यूज सांगतात किंवा या विशिष्ट ऑब्जेक्ट मध्ये नाव असते आता जसे आपण एका ऑब्जेक्ट वरून दुसऱ्या ऑब्जेक्ट वर जातो तसे हे विशिष्ट ऑब्जेक्ट बदलते परंतु प्रत्येक ऑब्जेक्ट साठी सेल्फ हे स्वतः असते म्हणून p1 साठी जर मी p1 बद्दल काही सांगितले म्हणजेच p1 च्या संदर्भात सेल्फ हे p1 आहे जर माझ्या कडे वेगळा पॉईंट p2 असेल तर p2 च्या संदर्भात सेल्फ p2 आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक फंक्शन च्या आत क्लास डेफिनेशनला पहिले आर्ग्यूमेंट सेल्फ असले पाहिजे आणि नंतर खरे आर्ग्यूमेंट असेल या केस मध्ये इन इट दोन आर्ग्यूमेंट घेते परंतु आपण नेहमी तिसरे आर्ग्युमेंट इन्सर्ट करतो हे कसे कार्य करते ते आपण पाहूया समजा जर आपण P 3 2 असा पॉईंट घेतला तर 3 हे a म्हणून पास होईल आणि 2 हे b म्हणून पास होईल आणि हे आपण इथे काढलेला पॉईंट म्हणून होईल जे इंटरनली सेल्फ X 3 आणि सेल्फ Y 2 असे दर्शवले जाईल आता इथे थोडेसे वेगळे फंक्शन आहे हे पॉईंट घेते आणि त्याला शिफ्ट करते म्हणून तुम्ही म्हणत आहात की हे 3 डेल्टा X आणि 4 डेल्टा Y असे शिफ्ट करा या फंक्शनला आपण ट्रान्सलेट असे म्हणतो हे आर्ग्युमेंट म्हणून शिफ्ट चे प्रमाण डेल्टा X व डेल्टा Y घेते आणि नेहमीप्रमाणे आपण डिफॉल्ट फर्स्ट आर्ग्युमेंट म्हणून सेल्फ देतो फक्त प्रत्येक पायथन फंक्शन प्रत्येक पायथन क्लास लक्षात ठेवा जर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्टाईल मध्ये फंक्शन वापरायचे असेल तर पहिले आर्ग्युमेंट हे सेल्फ असणे आवश्यक आहे आणि नंतर खरे आर्ग्युमेंट असते तेव्हा आपल्याला काय करायचे आहे तर जेव्हा आपल्याला पॉईंट ट्रान्सलेट करायचा आहे तेव्हा आपण सेल्फ X घेतो आणि तो सेल्फ x डेल्टा x ने सरकवतो तर तुम्हाला सेल्फ x डेल्टा x हवे आहे आता हा पायथन मध्ये फार सामान्य नमुना आहे आणि इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस जिथे तुम्हाला नाव z घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही ते काही प्रमाणात समजा z 6 किंवा z z 6 शिफ्ट करू इच्छितात जिथे सारख्याच नावाने अपडेट केले आहे जेव्हा अशा प्रकारची गोष्ट आपल्याकडे असते तेव्हा तिथे शॉर्ट फॉर्म असतो जिथे आपण असाइनमेंट सोबत ऑपरेशन एकत्र करू शकतो म्हणून सेल्फ x डेल्टा x हे फक्त पायथन मध्ये सेल्फ x सेल्फ x डेल्टा x साठी शॉर्टकट आहे म्हणजे स्पष्टपणे डाव्या बाजूला असलेले नाव असाइनमेंट ऑपरेशन सोबत ऑपरेशनला दिलेले पहिले आर्ग्युमेंट आहे हा फार सोईस्कर शॉर्टकट आहे जो आपल्याला काही टायपिंग कमी करण्यासाठी मान्यता देतो x सेल्फ x डेल्टा x असे लिहिण्या ऐवजी आपण फक्त सेल्फ x डेल्टा x असे लिहू शकतो हे सध्याच्या पॉईंटचा x कॉर्डीनेट ट्रान्सलेट ला दिलेल्या आर्ग्युमेंटने शिफ्ट करते त्याचप्रमाणे सेल्फ y डेल्टा y हे डेल्टा y ने दिलेल्या प्रमाणात आर्ग्युमेंट शिफ्ट करते उदाहरणार्थ आता जर आपण असे म्हणत असू की p ट्रान्सलेट 2 1 तर आपल्याला नवीन पॉईंट मिळतो जो x कॉर्डीनेट साठी 3 2 5 आणि 2 1 3 आहे तेव्हा हे 3 2 5 आणि 2 1 3 हे पॉईंट 3 2 वरून 5 3 ला शिफ्ट करते अशाप्रकारे आपण हे इंटरनल डिफाइन करतो इंटरनल इम्पलेमेंटेशन इन इट फंक्शन च्या आत मध्ये डिफाइन करतात जेव्हा पॉईंट सेट अप आहे आणि हे ऑब्जेक्ट सोबत x व y या इंटरनल नावांनी संबंधित आहेत तेव्हा हे फंक्शन कॉल करतात इम्पलेमेंटेशन खरोखर सेटप झाले आहे आणि नंतर आपण ट्रान्सलेट सारखे फंक्शन हे इंटरनल रिप्रेझेंटेशन योग्य प्रकारे मॅनिप्युलेट करण्यासाठी एक्स्टर्णली डिफाइन करतो जेणेकरून हे फंक्शन तुमच्या अपेक्षेनुसार सातत्याने बदलेल आपण वेगळे फंक्शन पाहूयात तेव्हा आपल्याला पॉईंट a चे अंतर ओरिजिन पासून शोधायचे आहे तेव्हा आपल्याला हे अंतर जाणून घ्यायचे आहे पायथ्यागोरस थेरम Pythagoras theorem वरून हे अंतर √x2 y2 असे येते तर लक्षात ठेवा की हे काटकोन त्रिकोणाच्या कर्णसारखे आहे हा तेव्हा तुम्हाला √x2 y2 हे घेऊन अंतर d मिळते जर तुम्हाला पॉईंटचे अंतर काढायचे असेल तर याला आपण कोणतेही आर्ग्युमेंट देत नाहीत परंतु आपण नेहमी सेल्फ हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट घेतो म्हणून आपल्याला सध्याच्या पॉइंटचे 0 0 पासूनचे अंतर जाणून घ्यायचे आहे तर आपण आधीच्या केस मध्ये असे म्हणू की समजा p हा पॉईंट 3 4 आहे आणि नंतर याचे अंतर मिळविण्यासाठी आपण p o डिस्टन्स असे म्हणू कदाचित याला आपण नाव देऊ पण आपण त्यावर कॉल करणार नाहीत तेव्हा कदाचित आपण याला n सारखे नाव दिलेले असेल तर जेव्हा आपण हे करू तेव्हा हे सेल्फ x च्या सेल्फ y च्या सध्याच्या व्हॅल्यूला पाहते त्यांचा स्क्वेअर घेते आणि त्यांची बेरीज करते आणि त्याचा स्क्वेअर रूट घेते आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्क्वेअर रूट हे फंक्शन पायथन मध्ये उपलब्ध नाही म्हणून तुम्हाला मॅथ लायब्ररी इम्पोर्ट करावी लागेल तुमच्या क्लास डेफिनेशन च्या वर तुम्हाला फ्रॉम मॅथ इम्पोर्ट असे लिहिण्याचे लक्षात ठेवावे लागेल आपण हे केले आहे असे गृहीत धरून स्क्वेअर रूट डिफाइन केले आहे हे विशिष्ट फंक्शन आहे जे पॉईंट बद्दलची काही माहिती देते आधीचे फंक्शन फक्त पॉईंट ट्रान्सलेट करत होते आपल्याला काहीही सांगत नव्हते परंतु हे फंक्शन पॉईंट बद्दलची काही माहिती देते आता जर O हे काही अंतर असेल जे आपल्याला वारंवार करण्याची गरज आहे तेव्हा कदाचित तो पॉईंट वेगळ्या रिप्रेझेंटेशन मध्ये ठेवणे उपयोगी ठरेल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्ही कदाचित हायस्कूल मॅथेमॅटिक्स मध्ये कुठेतरी पाहिले असेल की जर तुम्ही पॉईंट x y घेतला तर तो पॉइंट वेगळ्या पद्धतीने दर्शविण्यासाठी आपण पोलर कॉर्डीनेट वापरतो म्हणून तुम्ही हे अंतर ठेवू शकतात आणि हा अँगल ठेवू शकतात तेव्हा जर माझ्याकडे r आणि 𝜭 असेल तर x व y ठेवण्यासाठी ही माहिती आहे त्या दोघांमधील संबंध x r cos 𝜭 व y r sin 𝜭 असा आहे जिथे cos हे त्रिगोनामॅट्रिक कोसाइन फंक्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला जर माझ्याकडे x व y आहे तर मी r म्हणून रिकव्हर करू शकतो जे आपण O अंतरासाठी केले होते म्हणजेच √x2 y2 आहे आणि 𝜭 साठी y x आहे जर तुम्ही y x केले तर तुम्हाला tan 𝜭 मिळतो म्हणजेच हे sin 𝜭 cos 𝜭 मिळते आणि r कॅन्सल होतो तेव्हा y x tan 𝜭 म्हणून 𝜭 tan 1 y x आता इम्पलेमेंटेशन या विषयी बोलू आपण आपले इम्पलेमेंटेशन बदलू शकतो जेणेकरून आपण इंटरनल रिप्रेझेंटेशन x व y च्या टर्म मध्ये ठेवत नाही खरेतर आपण हे r आणि 𝜭 च्या टर्म मध्ये ठेवतो परंतु फंक्शन तेच राहते उदाहरणार्थ आपण आधीची डेफिनेशन घेऊ आणि हे बदलू म्हणून आपण पुन्हा हे x व y पास करू तेव्हा युजर च्या दृष्टिकोनातून युजरला विश्वास आहे की हा पॉईंट x व y कॉर्डीनेट च्या टर्म मध्ये डिफाइन केला आहे परंतु a आणि b वापरण्या ऐवजी अर्ग्युमेण्ट डायरेक्ट पॉईंट सेट अप करतो आपण आधी r म्हणजेच रेडियस ही √a2 b2 अशी घेऊ शकतो आणि यानुसार आपल्याला b a करायचे आहे परंतु जर a 0 असेल तर आपल्याकडे ही स्पेशल केस आहे कारण b a आपल्याला एरर देते म्हणून जर a 0 असेल तर आपण अँगल 0 सेट करतो नाहीतर आर्क टॅन हे पायथन फंक्शन टॅन इन्व्हर्स साठी मॅथ लायब्ररी मध्ये आहे आपण थिटा आर्क टॅन ba arc tan ba ला सेट करू म्हणून आपण इंटरनली x y वर्जन r थिटा r 𝜭 ला आधी दाखवलेला फॉर्म्युला म्हणजेच √x2 y2 व 𝜭 tan 1 y x वापरून मॅनिप्युलेट करू शकतो आपल्याला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा x 0 असेल तेव्हा आपल्याला थिटा 0 सेट करावा लागेल आता इंटरनली आपण सेल्फ r आणि सेल्फ 𝜭 असे ठेवत आहोत आपण सेल्फ x आणि सेल्फ y ठेवलेले नाही हे उपयोगी आहे कारण जर तुम्हाला O पासूनचे ओरिजिन पासूनचे अंतर हवे असेल तर आपल्याला फक्त r ची व्हॅल्यू रिटर्न करावी लागते दुसरे कोणतेही कॅल्क्युलेशन करावे लागत नाही म्हणून दुसऱ्या शब्दात जर आपण बऱ्याच वेळा O पासूनचे अंतर वापरणार असू तर सुरुवातीलाच जेव्हा आपण पॉईंट सेट अप करतो तेव्हा एकदाच केलेले √a2 b2 हे कॅल्क्युलेशन वापरणे योग्य राहील आणि फक्त कोणतेही कॅल्क्युलेशन न करता जेव्हा केव्हा तुम्हाला ओरिजिन पासूनचे अंतर लागणार आहे तेव्हा r ची व्हॅल्यू रिटर्न करा तुम्ही हे कसे वापरत आहात त्यानुसार कदाचित ही आवश्यकता आहे आणि एक इम्प्लिमेंटेशन हे दुसऱ्या पेक्षा चांगले असेल परंतु तिथे युजरच्या दृष्टीकोनातून O च्या अंतरासाठी सेल्फ हेच फंक्शन आहे म्हणून जर मी एक पॉईंट घेतला आणि मी O साठीचे अंतर विचारले तर तो पॉईंट x y ने किंवा r 𝜭 ने रिप्रेझेंट केला असला तरी ओरिजिन पासूनचे अंतर मिळते आता अर्थातच r 𝜭 हे O च्या अंतरासाठी फारच चांगले आहे पण ट्रान्सलेट साठी चांगले नाही जर मला पॉईंट डेल्टा x आणि डेल्टा y ने ट्रान्सलेट करायचा असेल तर मला तो पॉईंट पुन्हा r 𝜭 मधून x y मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल त्यासाठी मला x r cos 𝜭 आणि y r sin 𝜭 वापरावे लागेल त्यानंतर x डेल्टा x व y डेल्टा y x plus delta x y to plus delta y करावे लागेल आणि ते पुन्हा r 𝜭 मध्ये कन्व्हर्ट करावे लागेल तेव्हा तुम्ही एका फंक्शन मध्ये किंवा दुसऱ्या फंक्शनमध्ये याची किंमत चुकवत आहेत x y रिप्रेझेंटेशन सोबत ट्रान्सलेट चांगले होते r 𝜭 रिप्रेझेंटेशन सोबत O चे अंतर चांगले आहे आणि ही फार विशिष्ट प्रकारची तडजोड तुम्हाला करावी लागत आहे आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की यापैकी कोणते ऑपरेशन थोडे अधिक सामान्य आणि डायरेक्टली इम्प्लिमेंट करण्यासाठी जास्त उपयुक्त आहे जर तुम्हाला वाटत असेल की ट्रान्सलेट बऱ्याच वेळा होत आहे तेव्हा x y वापरणे योग्य असेल जर तुम्हाला वाटत असेल की ओरिजिन पासूनचे अंतर महत्वाचे आहे तर तेव्हा तुम्ही r 𝜭 वापरणे योग्य राहील म्हणून नेहमी तिथे एकच चांगले उत्तर असणार नाही प्रायोरिटी क्यू साठी सॉर्टेड लिस्ट इम्पलेमेंटेशन पेक्षा हिप इम्पलेमेंटेशन नेहमीच चांगले असणार आहे असे म्हणण्यासारखे नाही तिथे कदाचित काही तडजोड आहे जी ते कोणता प्रकार वापरत आहे त्यावर अवलंबून असेल ते जे डेटा स्ट्रक्चर ठेवत आहेत त्यासाठी कोणते इंटरनल इम्पलेमेंटेशन चांगले किंवा वाईट कार्य करेल परंतु तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे की इम्पलेमेंटेशन कधीही फंक्शनचे वर्तन बदलत नाही एक्स्टर्नल युजर ला फंक्शन त्याच प्रकारे वर्तन करते आहे असेच वाटते या विशिष्ट उदाहरणांमध्ये आपण जे पाहिले ते पुन्हा स्पष्ट करूया आपण हे प्रायव्हेट इम्पलेमेंटेशन बदलले आहे आपण हे x y वरून r 𝜭 वर नेले आहे परंतु पब्लिक इंटरफेस ची फंक्शनालिटी म्हणजेच O पासूनचे अंतर ट्रान्सलेट इत्यादी सारखेच राहते आता पायथन फंक्शन मध्ये आपण आधी पाहिल्याप्रमाणे आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट देऊ शकतो जे काही वेळा आर्ग्युमेंट पर्यायी करते तेव्हा उदाहरणार्थ जर तुम्हाला म्हणायचे आहे की आम्हाला पॉईंट वर x व y कॉर्डीनेट स्पेसिफाय करायचे नाही तर पॉईंट आपोआप ओरिजिन वर येईन तेव्हा आपण a 0 व b 0 असे डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणून वापरू शकतो जेणेकरून जर युजरने a व b साठी व्हॅल्यूज दिलेल्या नसतील तर x 0 व y 0 असे सेट होईल उदाहरणार्थ जर आपल्याला पॉईंट 3 4 असा सेट करायचा असेल तर आपण हे फंक्शन हा क्लास इन्व्होक करू आपण आर्ग्युमेंट 3 4 पास करून ऑब्जेक्ट निर्माण करू परंतु जर आपण p2 सारखे कोणतेही आर्ग्युमेंट पास केले नाही तर आपल्याला पॉईंट ओरिजिन वर मिळेल इन इट हे फंक्शन स्पष्टपणे स्पेशल फंक्शन दिसत आहे कारण याच्या दोन्ही बाजूला अंडर स्कोर दिलेले आहे जे साधारणपणे पायथन फंक्शन लिहितांना वापरले जात नाही आपण आधी सांगितल्याप्रमाणे पायथन हे कन्स्ट्रक्टर म्हणून इंटरप्रीट करतो म्हणून जेव्हा आपण p 0 54 असा ऑब्जेक्ट कॉल करतो तेव्हा स्पष्टपणे हे इन इट कॉल करते आणि हे इन इट सेल्फ x व सेल्फ y सेटअप करण्यासाठी वापरते या पॉइंटचे इंटरनल रिप्रेझेंटेशन इन इट मुळे योग्य पद्धतीने सेट अप होते म्हणून इन इट हे स्पेशल फंक्शन आहे आता पायथनचे इतर ही स्पेशल फंक्शन्स आहेत उदाहरणार्थ एक सामान्य गोष्ट कदाचित आपल्याला या ऑब्जेक्टची व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असेल आणि यासाठी जास्त सोयीस्कर मार्ग म्हणजे तो ऑब्जेक्ट स्ट्रिंग मध्ये कन्व्हर्ट करणे फंक्शन str हे ऑब्जेक्ट स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करते परंतु आपण हे कसे दाखवणार स्ट्रिंग ऑब्जेक्टसाठी कसे वर्तन करते तर तिथे स्पेशल फंक्शन आहे जे आपण str असे लिहू शकतो तेव्हा str हे स्पष्टपणे इन्व्होक होते जेव्हा आपण str असे लिहितो म्हणून ऑब्जेक्ट चे str म्हणजेच o str असे आहे उदाहरणार्थ प्रिंट प्रिंट हे फंक्शन स्पष्टपणे तुम्ही प्रिंट ला पास केलेले कुठलेही नाव घेते आणि ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करते जेव्हा मी प्रिंट x असे म्हणतो आणि x हा इन्टिजर आहे तेव्हा स्पष्टपणे str काय दाखवते तर str इन्व्होक होते आणि str हे इंटरनली str हे स्पेशल फंक्शन इन्व्होक करते आपण हे आपल्या पॉईंटच्या उदाहरणासाठी कसे कार्य करते ते पाहूया म्हणून जर आपल्याला पॉईंट रिप्रेझेंट करायचा असेल तर इंटरनली हे सेल्फ x व सेल्फ y आहे आपल्याला हे x व y च्या व्हॅल्यूजच्या फॉर्म मध्ये प्रिंट करून हवे आहे तर आपण काय करणार आहोत आपण str सेट अप करू तेव्हा लक्षात ठेवा की नेहमी सेल्फ हा पॅरामिटर आहे हा काय करतो हा सर्वप्रथम ओपन ब्रॅकेट सोबत स्ट्रिंग निर्माण करतो आणि दोन्ही बाजूचे ब्रॅकेट बंद करतो आणि मध्यभागी स्वल्पविराम देतो आणि ओपन ब्रॅकेट व स्वल्पविराम यांच्यामध्ये सेल्फ x चे स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ठेवतो आणि क्लोज ब्रॅकेट व स्वल्पविराम यामध्ये सेल्फ y चे स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन करतो हे व्हॅल्यू पासून तयार करते हे इंटरनलि सेल्फ x व सेल्फ y च्या व्हॅल्यूज वर str इन्व्होक करते आणि नंतर ओपन क्लोज ब्रॅकेट आणि स्वल्पविराम या जास्तीच्या गोष्टी कन्स्ट्रक्ट करते जेणेकरून आपल्याला अपेक्षित असलेल्या पॉईंट सारखे हे दिसेल पायथन चे दुसरे मजेशीर स्पेशल फंक्शन एड हे आहे म्हणून जेव्हा आपण प्लस हे फंक्शन लिहितो तेव्हा हे एड इन्व्होक होते दुसऱ्या शब्दात p1 p2 जर हे दोन पॉईंट P1 p2 तेव्हा आपल्याला काय अपेक्षित आहे जर माझ्याकडे p1 आणि p2 आहे तर मला काहीतरी मिळेल जे मला पॉईंट देते जिथे मी हे दोन एकत्र करतो तेव्हा मला x1 म्हणून p1 p2 हा x कॉर्डीनेट मिळेल आणि p1 p2 हा y कॉर्डीनेट मिळेल हे आपल्यावर आहे म्हणजेच मला असे म्हणायचे आहे की हे अशाप्रकारे आहे परंतु जर मी p1 p2 हे फंक्शन एड इन्व्होक करते असे म्हणत आहे आणि हे आपल्यावर आहे की एड म्हणजे काय आपण असे गृहीत धरू या आपल्याला नवीन पॉईंट कन्स्ट्रक्ट करायचा आहे ज्याचा x कॉर्डीनेट आणि y कॉर्डीनेट हा आपल्याला दिलेल्या दोन पॉईंट बेरीज आहे इथे हे करण्याचा हा मार्ग आहे आपण नवीन पॉईंट करत आहोत ज्याचा x कॉर्डीनेट हा सेल्फ x p आता लक्षात घ्या या केस मध्ये सेल्फ हे फंक्शन p1 शी एड संबंधित आहे म्हणून सेल्फ चा संदर्भ p1 आहे जेव्हा मी p1 p2 आणि इतर आर्ग्युमेंट p2 पॉईंट p आहे म्हणून मी p च्या व्हॅल्यूज ला पाहू शकतो आणि p x p y असे म्हणतो मी माझ्या व्हॅल्यूजकडे पाहू शकतो आणि सेल्फ x सेल्फ y असे म्हणतो आणि आता मी हे सेल्फ x p x आणि सेल्फ y p y हे नवीन पॉईंट निर्माण करून एकत्र करू शकतो उदाहरणार्थ जर आपल्याकडे दोन पॉईंट 1 2 आणि 2 5 असे आहेत तर ते आपल्याला 3 7 असा पॉईंट रिटर्न करते आणि मला हे नवीन पॉईंट मध्ये स्टोअर करावे लागेल म्हणून p3 हा नवीन पॉइंट होईल ज्याचा x कॉर्डीनेट 3 आहे आणि y कॉर्डीनेट 7 आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे मल्टिप्लिकेशन डिफाइन करण्याचा खास मार्ग आहे आणि पायथन मध्ये mult फंक्शन आहे जे स्पष्टपणे मल्टिप्लाय कॉल करते त्याच प्रमाणे आपण कम्पॅरिझन डिफाइन करू शकतो कदाचित आपण म्हणतो जेव्हा आपल्याला p1 हा p2 पेक्षा लहान आहे का हे कम्पेअर करायचे असते तेव्हा आपण काय करतो आपण दोन्ही कॉर्डीनेट लहान आहेत का ते तपासतो आपण ओरिजिन पासूनचे अंतर कमी आहे का ते तपासतो आपल्याला हे कसे डिझाईन करायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्या प्रोग्राम मध्ये आपण वाचण्यासाठी फक्त p1 हे p2 पेक्षा लहान आहे असे लिहितो आणि इंटरनलि हे लेस दॅन lt हे फंक्शन कॉल करेल त्याचप्रमाणे ग्रेटर दॅन हे gt फंक्शन कॉल करेल आणि तिथे लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू वगैरेंसाठी काही आहे हे सर्व फार सोईस्कर फंक्शन आहेत जे स्पष्टपणे कॉल करण्यासाठी आपल्याला पायथन मान्यता देते आणि आपल्याला पारंपारिक ऑपरेटर व पारंपारिक फंक्शन आपल्या कोड मध्ये वापरण्याची परवानगी देते म्हणून जेव्हा आपण प्रोग्राम चे कोडींग करतो तेव्हा खरोखर आपल्याला या ऑब्जेक्ट बद्दल वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज नाही तिथे असे बरेच इतर फंक्शन आहेत त्या सर्वांची लिस्ट देणे अशक्य आहे आणि पायथन शिकण्याच्या या प्रास्ताविक टप्प्यावर त्या सर्वांची लिस्ट करणे उपयुक्त नाही परंतु तुम्ही नेहमी पायथन डॉक्युमेंटेशन पहा आणि ऑब्जेक्ट व क्लासेस साठी डिफाइन केलेले हे सर्व खास फंक्शन पहा